सर्वांना नमस्कार इंजिनीअरिगं ड्रॉईंग अडँ कॉम्प्युटर ग्राफिक्स च्या या ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमामध्ये आपले स्वागत आहे आधीच्या तासात आपण मॅन्युअल ड्रॉईंग बद्दल पहिले आणि नंतर पृष्ठभागाच्या मॉडेलिंग ची ओळख करून घेण्याचा प्रयत्न देखील केला आणि आता आपण Solidworks नावाच्या सॉफ्टवेअर ची ओळख करून घेणार आहोत उत्पादन क्षेत्रातील हे खूप लोकप्रिय सॉफ्टवेअर आहे आणि आपण या सॉफ्टवेअरच्या वापराविषयी देखील काही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करू म्हणून कोणत्याही सॉफ्टवेअरची सुरुवात करण्यासाठी आपण त्या वस्तूचे डिझाइन आणि मसुदा आधी तयार करून घेतो विशेषत आपण संगणक वापरतो ज्याला आपण कॉम्प्युटर एडेड डिझाइन म्हणतो आणि आपण जे काही सॉफ्टवेअर वापरतो त्याला CAD सॉफ्टवेअर म्हणतात या कॉम्प्युटर एडेड डिझाइनमध्ये एक म्हणजे मसुदा तयार करणे आणि दुसरे म्हणजे डिझाइन तयार करणे ह्यागोष्टी समाविष्ट असतात मसुदा तयार करणे आणि डिझाइन तयार करणे यातील मुख्य फरक हा आहे की तुम्ही एका प्रकारचा स्केचचा भाग घेऊन आलात तर तो तसाच असायला हवा परंतु जेव्हा तुम्ही डिझाइन करत असाल तेव्हा इतर समस्या असू शकतात जसे की उत्पादनाच्या बाबतीतील समस्या किंवा कदाचित सामग्रीच्या ताकदीच्या समस्या म्हणजे आपण कुठल्या प्रकारचे बाबतीत सामान वापरात आहोत इत्यादी कदाचित आपल्याला या गोष्टी बदलाव्या लागतील त्यामुळे सहसा हा मसुदा नेहमी डिझाइनिंगसह एकत्रित केला जातो आणि बहुतेक CAD सॉफ्टवेअर या दोन्ही गोष्टी करतात CAD सॉफ्टवेअरमध्ये यांत्रिक वस्तूंसारख्या औद्योगिक वस्तू तयार केल्या जातात तसेच ते कलात्मक दृश्यांचे प्रतिनिधित्व देखील करतात या दोन्ही गोष्टी CAD सॉफ्टवेअरद्वारे शक्य आहेत अगदी फिल्म अॅनिमेशन आणि व्हिडिओ गेम्ससाठीही आजकाल लोक CAD सॉफ्टवेअर वापरत आहेत विशेषत आज उत्पादन क्षेत्रात 3D प्रिंटिंग हा एक लोकप्रिय मंत्र आहे आणि CAD सॉफ्टवेअर हे 3D साहित्य तयार करण्याच्या दृष्टीने खूप मदत करते माझ्या अनुभवाच्या आधारे आम्ही या सॉफ्टवेअरची दोन भागांमध्ये विभागणी करत आहोत एक विनामूल्य उपलब्ध आहे किंवा तुम्ही अर्धी रक्कम भरावी लागेल आणि दुसरे सशुल्क सॉफ्टवेअर आहे प्रत्येकाचे असे स्वतंत्र फायदे आहेत मोफत सॉफ्टवेअरचे उदाहरण ज्यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत तुम्ही फक्त त्याचा सराव करू शकता साधे स्केचेस तयार करू शकता त्या अगदी सोप्या गोष्टी असू शकतात या सॉफ्टवेर मध्ये फार काही गोष्टी नसतील त्यातील इतर पर्याय काम देखील करणार नाहीत किंवा बरेचसे पर्याय त्यात नसूही शकतात पण तरीही सुरुवात करणे हे एक चांगले पाऊल आहे त्यासाठीआपण काही वर्गीकरण करत आहोत जसे कोणी वापरू शकेल असे टिंकरकॅड किंवा फ्रीकॅड ब्लॉक्स फ्यूजन 360 डिग्री आणि ओपनस्कॅड हे सॉफ्टवेअर विनामूल्य उपलब्ध आहेत याचे इतर प्रकार देखील आहेत उद्योगात मात्र प्रामुख्याने सशुल्क पॅकेजेस वापरले जातात कारण साहित्य तयार करणे आणि डिझाइन तयार करण्याच्या बाबतीत त्यांचे अनेक फायदे आहेत कदाचित तुम्हाला जेट इंजिन सह गॅस टर्बाइन ब्लेड देखील तयार करायचा असेल आणि मग त्याच्या प्रचंड प्रमाणात असलेल्या डेटाचे प्रतिनिधित्व देखील करावे लागेल विनामूल्य सॉफ्टवेअर कदाचित हे सर्व हाताळण्याच्या स्थितीत नसेल परंतु हे सशुल्क सॉफ्टवेअर हे कार्य करू शकते स्टोरेजच्या बाबतीत अनेक पर्याय मिळतील जसे भिन्न प्रकारचे रंग देता येतील कदाचित तुम्हाला सिम्युलेशन चा वापर करता येईल तर ही अतिरिक्त माहिती देखील हे सशुल्क सॉफ्टवेअर प्रदान करते लोकप्रिय गोष्टींपैकी एक म्हणजे सॉलिडवर्क्स इतर ऑटोकॅड कॅटिया क्रेओ आणि राइनो आहेत तसेच इतर गोष्टी देखील आहेत परंतु हे उद्योग स्तरावर वापरले जाणारे लोकप्रिय सॉफ्टवेअर आहेत विशेषतः उत्पादन उद्योगांमध्ये सॉलिडवर्क्स आणि ऑटोकॅड हे लोकप्रिय पर्याय आहेत सर्व प्रथम आपण या सॉलिडवर्क्स सॉफ्टवेअरला त्वरीत पुन्हा भेट देऊ या सॉलिडवर्क्स सॉफ्टवेअर प्रामुख्याने डॅसॉल्ट सिस्टम्सद्वारे हाताळले जाते आणि विशेषत व्यावसायिक 3D डिझाइनसाठी तयार करण्यासाठी या सॉलिडवर्क्सची खूप मदत होते येथे आपण सॉलिडवर्क्स वापरून तयार केलेले चित्र दाखवत आहोत हे एक हेलिकॉप्टर चे पाते आहे याची सावली छान आहे तसेच इतर साहित्य देखील आहे Solidworks चा वापर करून आपण अशा प्रकारच्या वस्तू तयार करू शकतो तुम्ही पाते फिरवू शकता आणि गोष्टींचे निरीक्षण करण्याचा देखील प्रयत्न करू शकता जरी कोणीही ग्रिड ची निर्मिती करण्यासाठी continuum तंत्र किंवा इतर कुठल्या तंत्राचा उपयोग करीत असेल तरीदेखील Solidworks नेहमीच उपयुक्त ठरतात त्याचप्रमाणे येथे मी तुम्हाला दुसरी औद्योगिक प्रक्रिया दाखवत आहे जी कन्व्हेयर बेल्ट्स सारखी आहे त्यात रोलर्स बेअरिंग्ज मुख्य रचना आहे इथे सावलीसारखे काहीतरी आहे आणि इतर अनेक गोष्टींचा समावेश आहे सॉलिडवर्क्स सॉफ्टवेअरद्वारे अशा प्रकारचे व्हिज्युअलायझेशन आणखी उत्तम केले जाऊ शकते आणि हे सॉफ्टवेअर विशिष्ट पॅरामेट्रिक मॉडेल वर आधारित आहे शेवटच्या तासामध्ये आम्ही पॅरामेट्रिक भिन्नता पाहिल्या आहेत म्हणजे तुम्हाला पृष्ठभागांसारखे काहीतरी तयार करायचे आहे तुमच्याकडे फक्त वेगळी माहिती आहे त्यापासून एखादी व्यक्ती उर्वरित बिंदू तयार करण्याच्या आणि चांगल्या प्रकारे दृश्य तयार करण्याच्या स्थितीत असेल अशा प्रकारची पॅरामेट्रिक भिन्नता या सॉफ्टवेअरद्वारे शक्य आहे आणि त्यात उलट अभियांत्रिकी देखील समाविष्ट आहे म्हणजे तुम्ही वस्तू आधीच तयार केली आहे मग तुम्ही त्याचे भाग सुटे करू शकता त्यात कोणत्या प्रकारची सामग्री आहे कोणत्या प्रकारची परिमाणे वापरली गेली आहेत याचे निरीक्षण करू शकता तसेच त्याचे विश्लेषण देखील करता येऊ शकते आणि विशेषतः सॉलिडवर्क्स हे NURBS ची प्रणाली वापरते हा शेवटचा तास आहे आपण आधीच पहिले आहे की जेव्हा आपण हे पृष्ठभागाचे मॉडेलिंग तयार करतो तेव्हा आपण बेझियर वक्र बेझियर पृष्ठभाग आणि कून पृष्ठभाग इत्यादी विविध तंत्रांचा वापर करतो सॉलिडवर्क्स NURBS वापरत असलेल्या लोकप्रिय पद्धतींपैकी एक आहे व त्याबद्दल मदत देखील उपलब्ध आहे आणि इथे प्रामुख्याने पॉलीगॉनल मॉडेलिंग वापरते तर पृष्ठभागाची रचना करताना आपण हे पहिले आहे की हे पॉलीगॉनल मॉडेल चांगल्या व्हिज्युअलायझेशनच्या दृष्टीने किती उपयुक्त आहेत तसेच ते डायमेन्शनल स्केचिंगला समर्थन देखील देतात हे स्केचेस तयार करताना अगदी कमीत कमी हाताळणी करावी लागते आता आपण सॉलिडवर्क्सबद्दल शिकणारच आहोत तर काही उदाहरणांचा सराव करण्याचा प्रयत्न करा तर 2D वस्तू आणि 3D ऑब्जेक्ट्स तयार करणे किती सोपे आहे ते आपण पाहू काही समस्या देखील आहेत कारण प्रत्येक सॉफ्टवेअरचे स्वतःचे असे काही फायदे आणि तोटे देखील आहेत काही तोटे हे अगदी किरकोळ असतात आणि त्यांची STL फायली आयात करण्याची क्षमता मर्यादित स्वरूपात असते परंतु आजकाल सॉलिडवर्क्स या फायलींचे हे विशेष स्वरूप हाताळण्यासाठी नवीन वैशिष्ट्यांसह येत आहे उदाहरणार्थ ते SLDPRT फॉरमॅट सॉलिडवर्क्स पार्ट मॉडेलिंग सॉलिड वर्क असेंबली प्रकार इत्यादीसारख्या फाइल्सचे समर्थन करते परंतु जर एखाद्याला जुन्या प्रकारच्या STL प्रकारच्या फॉर्म ची सवय असेल तर त्या गोष्टी आयात करताना किंचित समस्या येते आणि एखाद्याला अतिरिक्त मदतीची आणि मॉड्यूल्स ची आवश्यकता असू शकते जी अगदी किरकोळ गोष्ट आहे नवशिक्यासाठी ही समस्या असू शकते आणि ती सहजपणे हाताळली जाऊ शकते आणि दुसरी गोष्ट जर तुम्हाला STL फाईल्स डाउनलोड करायच्या असतील आणि त्यात बदल घडवून आणायचे असतील तर त्याकरिता दुय्यम प्रोग्राम ची गरज भासेल आणि आपण ते गटांच्या मदतीने ऑनलाइन संसाधनांवर सहजपणे मिळवू शकतो आणि तिसरी गोष्ट फाईल फॉरमॅट हा आउटपुट फाइल फॉरमॅट आहे तो आणि डिझाइन नंतरच्या प्रक्रियेसाठी नाही याचा अर्थ एकदा तुम्ही तयार केले की तुम्ही ते भाग जुळवून आणण्याकरिता आणि बदल घडवून आणण्यासाठी फक्त सॉलिडवर्क्स वापरू शकता तुम्ही त्या फाइल मध्ये बदल करण्यासाठी इतर कुठलेही सॉफ्टवेअर वापरू शकत नाही त्याच्याने मिळणार आधार हा फारच कमी आहे आणि हा मुद्दा अगदी किरकोळ आहे जोपर्यंत आपण सॉलिडवर्क्सशी संबंधित आहोत तोपर्यंत या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात कोणतीही अडचण नाही उत्पादन क्षेत्रात डिझायनिंगमधील दुसरे लोकप्रिय सॉफ्टवेअर म्हणजे AutoCAD आणि हे AutoCAD प्रामुख्याने Autodesk द्वारे 1982 च्या सुरुवातीला तयार केले गेले आहे संगणक वापरून हे मसुदा तयार करणारे हे सर्वात पहिले सॉफ्टवेअर आहे जर तुम्ही मुख्यतः 2D प्रिंटिंग किंवा 2D मसुदा ब्लूप्रिंट आणि इतर गोष्टी करत असाल तर हे सर्वोत्तम साधन आहे वस्तूंची रचना तयार करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे आणि विशेषत तुम्ही कोणत्याही वर्कशॉप किंवा मशीन शॉप मध्ये जात असाल तरीही ऑटोकॅड अतिशय लोकप्रिय आहे कारण तुम्हाला तुमची माहिती अतिशय प्रभावीपणे पाठवायची असेल तर AutoCAD तुम्हाला ते करून देते हा एक प्रकारचा फायदाच आहे मॅक्रो स्क्रिप्ट्स वर प्रभुत्व मिळवण्यासाठी तसेच साध्या भागांच्या पलीकडे जाण्यासाठी वक्र शिकून घेणे खूप महत्वाचे आहे जर तुम्ही प्रोग्रामिंगमध्ये वाजवीपणे जास्त चांगले असाल आणि तुम्ही सहज मॅक्रो तयार करू शकत असाल तर तुम्ही अगदी क्लिष्ट संरचना देखील तयार करू शकता आणि हे प्रामुख्याने व्यावसायिकांना उद्देशून तसेच ज्यांना गोष्टींकडे पाहण्याच्या दृष्टिकोन हा अल्गोरिदमिक पद्धतीचा असतो त्यांच्याकरिता आहे आणि तिसरे म्हणजे 3D मॉडेल्सचे 3D प्रिंटिंगसाठी STL फायलींमध्ये सहजपणे रूपांतरण होऊ शकते म्हणून जेव्हा तुम्ही STL सारख्या जुन्या शैलीच्या फॉरमॅट प्रमाणे जात असाल तेव्हा आपणास ऑटोकॅडची प्रचंड मदत होते हा ही एक प्रकारचा फायदा आहे आजकाल ऑटोकॅड मोबाइल आणि वेब एप्स वरही AutoCAD 360 म्हणून उपलब्ध आहे परंतु त्याच्या मर्यादित आवृत्त्या आहेत त्यामुळे पैसे आणि इतर गोष्टींच्या बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे तर हे विनामूल्य सॉफ्टवेअर नाही आणि तुम्हाला त्याचे पैसे द्यावे लागतील परंतु याचा फायदा असा आहे की यात तुम्हाला खूप सुंदर डिझाईन्स मिळतील तसेच ते तयार देखील करता येतील जर तुम्ही व्यावसायिक असाल तर वस्तूंची रचना करण्याच्या बाबतीत तुम्हाला हे खूप मदत करते आता आपल्या कोर्समध्ये आपण सॉलिडवर्क्सला प्राधान्य देतो कारण हे अगदी नवशिक्यांसाठी आहे जिथे त्यांना प्रोग्रामिंग कौशल्याची थोडीशीही आवश्यकता नसते ठीक आहे तुम्ही हे सॉलिडवर्क्स शोधू शकता तुम्ही आणि सॉलिडवर्क्स मध्ये काम देखील करू शकता आजकाल बहुतेक महाविद्यालयांमध्ये सॉलिडवर्क्स वापरले जाते आणि म्हणूनच त्या आधारावर आम्ही तुम्हाला सॉलिडवर्क्सवर मूलभूत प्राथमिक शिकवणार आहोत एकदा तुमचा हा तास पूर्ण झाला की तुम्हाला 3D वस्तू तयार करणे कमी अधिक प्रमाणात सोपे व सहज वाटेल आपण नंतरच्या तासामध्ये देखील काही 3D वस्तूंचा सराव करू तर सॉलिडवर्क्स हे ग्राफिकल यूजर इंटरफेस आधारित अप्लिकेशन आहे ज्यात आपण ज्या गोष्टीवर क्लिक करू ती गोष्ट आपणास मिळते पहिली पायरी म्हणजे तुम्हाला नेहमी सॉलिडवर्क्स आयकॉन वर डबल क्लिक करावे लागेल म्हणजे ते उघडेल एक विंडो उघडेल त्यानंतर नवीन ऑब्जेक्ट तयार करण्यासाठी New वर क्लिक करावे लागेल त्यानंतर तुम्हाला पार्ट ड्रॉइंग मध्ये जाऊन त्याची टप्प्याटप्प्याने रचना तयार करावी लागेल आणि ती गोष्ट पूर्ण करावी लागेल जेव्हा आपण सराव करू तेव्हा आपण ते पाहू पहिली पायरी नेहमी डबल क्लिक असते त्यानंतर ती विंडो उघडते तुम्ही पार्ट ड्रॉईंग निवडा नंतर पाथ ड्रॉईंग काढा आणि नंतर नियमितपणे गोष्टी रेखाटून फाइल सेव्ह करा कारण काही विद्यार्थी या माऊस च्या लेफ्ट क्लिक राइट क्लिक प्रकाराशी फारसे परिचित नसतात म्हणून आपण पुन्हा एकदा त्याबद्दल माहिती घेणार आहोत तुम्ही नेहमी माऊसचे डावे बटण वापरता जसे की तुमच्याकडे जो माऊस आहे त्या माऊसमध्ये उजवे आणि डावे बटण असते तर आपण माउस चे डावे बटण का वापरणार आहोत तर ते म्हणजे कोणतेही आदेश बटणे भूमिती किंवा इतर घटक निवडण्यासाठी आपण माउस चे डावे बटण वापरणार आहोत फाईल किंवा फोल्डर जलद गतीने उघडण्यासाठी तुम्ही माउस च्या डाव्या बटण वर डबल क्लिक करा तर ह्या अशा वेगवेगळ्या शॉर्टकट चा आपण वापर करतो आणि त्या माऊस च्या उजव्या बटणाच्या बाजूला आपल्याला शॉर्टकट मेनू मिळतात जो आपण पटकन अपडेट करण्यासाठी वापरतो तर बिंदू निवडण्यासाठी किंवा बिंदू किंवा वक्र यांच्यात बदल घडवून आणणे हे सर्व करण्याच्या दृष्टीने माउस आपल्यासाठी एक मोठी मदत आहे आणि या संपूर्ण सॉलिडवर्क्समध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही काय करणार आहोत तर ते म्हणजे याचा सराव करत असताना नियमितपणे रेखाचित्र जतन करणार आहोत तुम्हाला या विंडोचा आकार बदलायचा आहे परंतु ते आपण नंतर पाहू तुम्ही तुमच्या कीपॅड वर अप अॅरो साइड अॅरो दुसरा साइड अॅरो आणि डाउन अॅरो सारखी बटणे वापरू शकता तुम्ही विंडो चा आकार बदलण्यासाठी कदाचित वर जाण्यासाठी खाली जाण्यासाठी वाढवण्यासाठी आणि इतर गोष्टींसाठी या संयोजनांचा वापर करता तुम्हाला ही साइड बटणे एकत्र वापरून आकार वाढवायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला जर तो आकार वाढवायचा असेल तर ही दोन बटणे एकत्र वापरा आणि त्यांना एकत्र दाबा म्हणजे ते मोठे होईल किंवा त्याचा आकार बदलेल तर हे कॉम्बिनेशन्स आहेत जे आपण वापरणार आहोत आता सर्वप्रथम आपल्याला सॉलिडवर्क्समधील काही कीवर्ड शिकावे लागतील या सॉलिडवर्क्सवर डबल क्लिक केल्यानंतर आपल्याला पॅनेल सारखे काहीतरी दिसेल जिथे काही गोष्टींचा उल्लेख असेल जसे की डेटा असेल काही इतर ठिकाणे असतील काही इतर डेटाचा उल्लेख असेल काही इतर ठिकाणी काही इतर डेटाचा उल्लेख असेल टूलबार मेनूसारखे काहीतरी असेल आणि आणखी बऱ्याच गोष्टी असतील आपली बहुतेक रेखाचित्रे रेखाटण्याकरिता आपण या X स्थानाचा उपयोग करतो उर्वरित छायांकित भाग आपण योग्यरित्या निवडतो त्यावर आधारित आपण ती साधने वापरतो आता ते कसे दिसतात ते पाहू उदाहरणार्थ त्यात आपल्याला feature manager नावाचा कीवर्ड दिसेल त्या feature manager मध्ये आपल्याला समोरच्या बाजूचे वरच्या बाजूचे उजवीकडच्या बाजूचे अशी वेगवेगळी प्रतले दिसतील जेव्हा आपण या वस्तू तयार करत असतो तेव्हा आपल्याला अधूनमधून समोरचे दृश्य उजवे दृश्य बाजूचे दृश्य किंवा कोणत्या बाजूने रचनाकाम करायचे आहे हे पाहावे लागेल व त्यासाठी यावर क्लिक करावे लागेल हे करण्याकरिता आपल्याकडे काही पर्याय आहेत त्याचप्रमाणे मी वस्तू बाहेर काढत आहे की नाही त्याला काप देत आहे की नाही काही पृष्ठभाग भरत आहे की नाही फिलेटिंग शामफरिंग या प्रकारची जी काही ऑपरेशन्स आहेत त्यात देखील नमूद केलेल्या काही वस्तू आहेत ह्यापैकी कुठलेही ऑपरेशन आपण करत असतो तेव्हा feature त्याच्या manager ला कॉल करतो आणि तो manager किंवा सॉलिडवर्कच्या त्या भागाला आपण feature manager असे म्हणतो तर सहसा सॉलिडवर्कमध्ये आपणास तो feature manager डाव्या बाजूला पाहायला मिळतो येथे property manager असे देखील काहीतरी आहे तर जर तुम्ही त्या feature manager कडे पहात असाल तर तेथे 3 बटणे आहेत 1 2 आणि 3 प्रत्येक बटण हे या प्रत्येक manager चे प्रतिनिधित्व करते तर पहिले बटण हे feature manager आहे आता आपण त्या दुसऱ्या बटणावर जाऊ या ज्याला आपण प्रॉपर्टी मॅनेजर म्हणतो ज्यामध्ये आपण कोणता फेस पाहतो आहे तो फेस कोणत्याही काठाने जोडला आहे की नाही तेथे कोणत्या प्रकारचे घन पदार्थ आहेत मेश केलेले आणि इतर प्रकारचे तपशील हे सर्व आपण जाणून घेण्याच्या स्थितीत असू तर ते गुणधर्म आपल्याला या दुस या बटणावर मिळतील जिथे तुम्हाला रिक्त पृष्ठासारखे चिन्ह दिसेल आणि तिसरा एक पर्याय आहे ज्याला आपण कॉन्फिगरेशन मॅनेजर म्हणतो त्यामध्ये त्याचे भौतिक गुणधर्म आकार वजन परिमाण आणि इतर गोष्टी दर्शविल्या जातात कालांतराने आपण या शब्दांशी जुळवून घेऊ आणि काय घडत आहे हे समजून घेण्याच्या स्थितीत असू आणि सॉलिडवर्क्स शिकण्यासाठी जर तुम्हाला काही तांत्रिक मदत आवश्यक असेल तर त्याकरिता बहुतांश संसाधने ऑनलाइन उपलबद्ध आहेत व त्याद्वारे तुम्ही शिकू शकाल दुसरा मार्ग तुमच्याकडे उपलब्ध असेल जसे की नवीन document कसा तयार करायचा नवीन document कसा उघडायचा किंवा कदाचित ऑनलाइन ट्युटोरियल्स कसे मिळवायचे किंवा कदाचित इतर सबस्क्रिप्शन सेवा ज्यांचे तपशील तुम्हाला हवे आहेत ते आपल्याला या संसाधनांवर मिळतील तर बहुधा solidwork रिसोर्सेस या सारखे शीर्षक असेल तुम्ही तिथे काहीही पोस्ट करू शकता आणि त्याबद्दल माहिती मिळवू शकता आणि आणखी एक कीवर्ड आहे ज्याचे नाव आहे design library आपण योग्य त्या ठिकाणी कसे ड्रॅग करत आहोत आणि त्यास सोडत आहोत यावर आधारित ते टूल डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला येईल जिथे तुम्हाला काही गोष्टी दिसतील जसे की आपण असेम्ब्ली सोबत जात आहोत की नाही आपण कोणत्याही features ना स्पर्श केला आहे का आपण त्यावर कोणतेही भाष्य दिले आहे का हे सर्व तपशील आपल्याकडे असतील तर ती माहिती तसेच आपल्याला माहित असलेली त्याची पार्श्वभूमी ही सर्व माहिती असेल जेव्हा तुम्ही फ्लोअर शॉपिंग आणि इतर गोष्टी पहात असाल तेव्हा आपण त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करू आपल्या अभ्यासक्रमासाठी आपल्याला त्या सर्वच माहितीची आवश्यकता असेल असे नाही स्केच कसे बनवायचे 3D वस्तू कशा बनवायच्या ते कसे एकत्र करायचे या मूलभूत गोष्टी आपल्यासाठी सर्वात महत्त्वाच्या असतील आणि तिथे आणखी एक महत्त्वाचा ऑब्जेक्ट आहे ज्याला आपण टूलबार म्हणतो हे वर्कबेंच सारखे आहे जिथे आपल्याला बहुतेक साधने मिळतात उदाहरणार्थ तुम्हाला ऑब्जेक्टचे स्केच करायचे आहे तो ऑब्जेक्ट स्केचचा भाग तिथे असेल जर तुम्हाला त्यात काही साहित्य भरायचे असेल तर एक्सट्रूड सारखे काहीतरी असेल वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रांवर आधारित हे पृष्ठभाग कसे फिरवायचे ऑब्जेक्ट ला बाहेर कसे काढायचे अशा प्रकारचे तंत्र देखील आपण पहिले आहेत आपण शेवटच्या तासात ऑब्जेक्ट कसा फिरवायचा शामफरिंग म्हणजे काय पृष्ठभागांचे फिलेटिंग म्हणजे काय हे देखील पाहिले आहे तर त्याकरिता विशेष अल्गोरिदम वापरला जातो आणि त्यावर क्लिक करून शामफर आपोआप ती वस्तू घेते ते त्यासाठी आपल्याला काही अतिरिक्त features उपलब्ध करून द्यावी लागतील ठीक आहे आणि येथे आणखी एक वाढीव गोष्ट असेल ते म्हणजे मला आयसोमेट्रिक दृश्य पहायचे आहे कदाचित मला फक्त वरचे दृश्य पहायचे आहे मला फक्त खालचे दृश्य पहायचे आहे तर अशा प्रकारचे तपशील देखील आपल्याला मिळतील किंवा आपल्याला काही विशेष ठिकाणी फोकस द्यायचा आहे किंवा आपल्याला टेपरिंगसारखे काहीतरी द्यायचे आहे तर ते देखील उपलब्ध असेल तर या स्तरावर जवळजवळ सर्व स्टील साधने उपलब्ध आहेत आणि तुमच्या कौशल्याच्या आधारावर तुम्ही किती तयारी करू शकणार आहात आणि या गोष्टी प्रभावीपणे वापरणार आहेत हे ठरेल आता जर मला या संपूर्ण कीवर्ड च्या माहितीचा सारांश द्यायचा असेल तर केवळ हाच एक मार्ग असेल असे नाही काहीवेळा तुमच्या सॉफ्टवेअरच्या समस्यांमुळे तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या स्थानावर ड्रॅग करत असाल आणि त्यास सोडत असाल परंतु सर्वसाधारणपणे त्या शब्दांकडे पाहून ते नक्की कोणत्या भागाचे असतील हे समजून घेण्याच्या नवीन स्थितीत आपण असू तर आता त्याकडे पाहू तर पहिला भाग म्हणजे हे त्रिकुट तर तुम्ही जे काही रेखाटत आहात ते संपूर्ण रेखाचित्र त्या वस्तूच्या या लाल भागामध्ये तयार केले जाईल हे टर्मिनल आहे जिथे तुम्ही बिंदू निवडता आणि रेखाद्वारे ते रेखाचित्र जोडता टर्मिनलवर तुम्हाला नेहमी x अक्ष दिशा y अक्ष दिशा z दिशा दाखवली जाते इथे फिरवण्याकरिता देखील पर्याय आहे जेव्हा तुम्ही ते फिरवता तेव्हा हे त्रिकुट देखील फिरते तर बहुतेक रेखाचित्रे जी तुम्ही या ग्राफिक्स क्षेत्रावर तयार करता त्यांच्यामध्ये हे त्रिकुट असते आणि दुसरा भाग म्हणजे डायमेन्शन तुम्ही सेंटीमीटर मिलिमीटर इंच यावर काम करत असलेल्या युनिट्सचा उल्लेख तिथे केला जाईल तुम्ही जर त्या पर्यायावर क्लिक केले तर ते तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी दाखवते आणि म्हणूनच आपल्याला त्याच्याशी जुळवून घ्यावे लागेल सरावासाठी आपण एका प्रकारच्या परिमाणाच्या प्रणालीसह जाऊ एकदा आपण त्याच्यात सहजता प्राप्त करून घेतली की त्यावर क्लिक करून ते परिमाण कसे बदलायचे ते आपण शिकू परंतु लक्षात ठेवा आपल्याला या संपूर्ण भूमितीमध्ये परिमाणांच्या एकाच प्रणालीवर कार्य करावे लागेल तुम्ही एखादा ऑब्जेक्ट तयार करा आणि त्यास संपूर्ण रेखाचित्राच्या एका भागाप्रमाणे जतन करा नंतर तुम्हाला ते एकत्र जुळवून आणायचे आहेत जोपर्यंत ही परिमाणे तुम्हास मिळत नाहीत तोपर्यंत तुम्हाला प्रभावी रेखाचित्र प्रभावी रेखाचित्र मिळणार नाही म्हणून एका प्रकारच्या परिमाणासोबत सर्व वेळ सुसंगत रहा आणि येथे दृश्ये उपलब्ध असतील तर आयसोमेट्रिक व्ह्यू टॉप व्ह्यू फ्रंट व्ह्यू हे व्ह्यूज क्लिक केल्यास तुम्हाला मिळतील तेथे झूम इन झूम आउट बटणे देखील असतील तेथे रंग संयोजन देखील उपलब्ध आहेत जे तुम्ही वापरू शकता येथील बहुतेक पर्याय आपण शिकणार आहोत जसे तुम्हाला एखादी फाईल सेव्ह करायची असेल तुम्हाला त्यात बदल घडवून आणायचे असतील किंवा तुम्हाला साधने किंवा इतर वस्तू यात जमा करायच्या असतील तर हे सर्व पर्याय तुमच्याकडे असतील आणि फीचर्स मॅनेजर जसे मी म्हटल्याप्रमाणे त्या गोष्टी येथे पहिल्या बटणावर उपलब्ध असतील तर त्यामध्ये तुमचा पुढचा वरचा उजवा आणि आपण केलेल्या केस स्टडीचा समावेश आहे आणि आपल्याला जे अतिरिक्त कार्य करायचे आहे ते या टास्क पॅनवर दिले जाईल जेव्हा आपण गोष्टींवर क्लिक करून उघडतो तेव्हा आपल्याला या गोष्टी चांगल्या प्रकारे समजू शकतात विशेषत सॉलिडवर्क्स जर आपण विभाजन करणार असू तर त्यात प्रामुख्याने 3 भाग असतात एक म्हणजे तुम्ही प्रत्येक भाग स्वतंत्रपणे तयार करा आणि त्या प्रत्येक भागाची स्वतंत्र फाईल जतन करा नंतर ते स्वतंत्र भाग एकत्र करण्यासाठी त्यांना आयात करा याचाच अर्थ उदाहरणार्थ मला माझे कौशल्य वापरून काहीतरी तयार करायचे आहे जसे कदाचित मला या पेनासारखे काहीतरी तयार करायचे आहे तर मी काय करेन तर मी याचे एक झाकण तयार करेन मी एक रीफिल तयार करेन मी तळाचा भाग असे काहीतरी तयार करीन आणि या सर्व भागांना स्वतंत्रपणे जतन करेन हे सर्व स्वतंत्र भाग नंतर काळजीपूर्वक लोड करा आणि त्यांना एकत्र घट्ट बांधा जेणेकरून पेनासारखा एकत्रित भाग बनवता येईल सायकलसाठीही असेच घडते तुम्ही सीट चेन स्प्रॉकेट चाक टायर यांसारखे भाग काळजीपूर्वक स्वतंत्रपणे तयार करता त्यांना जतन करता नंतर ते लोड करता मग त्यांना एकत्र करून त्या वस्तूंचे सादरीकरण करता आणि तुम्हाला ती माहिती एखाद्या स्थानिक दुकानातील व्यक्तीला हस्तांतरित करायची असेल तर मग तुम्ही ड्रॉइंग शीटसारखे काहीतरी वापरता तर एकदा तुम्ही याची रचना केली की ड्रॉइंग शीट बनवण्याचा पर्याय तुम्हास उपलब्ध होतो तुम्ही क्लिक केले की ते तुम्हाला द्विमितीय चित्र देते जे तुम्ही सहजपणे कोणाशीही वाटून घेऊ शकता म्हणून ज्या कोणास याचे उत्पादन करायचे आहे तो याची रचना करेल तर जर आपण या गोष्टीचा सारांश देणार आहोत तर तुम्हाला वस्तू तयार कराव्या लागतील जर ती एकच वस्तू असेल तर मग तुम्ही काय तयार कराल तर मग तुम्हाला रेखाचित्राचा भाग काढावा लागेल येथे देखील आपण फक्त ऑब्जेक्ट चा एकच भाग तयार करणार आहोत हा भाग मी १ म्हणून सेव्ह करेन आणि हा भाग २ म्हणून सेव्ह करेन आता मला ते एकत्र जुळवून आणायचे आहे तर मग मी प्रत्येक भाग लोड करेन म्हणजेच मी प्रत्येक भाग तयार करतो आणि तो लोड करतो म्हणजेच त्याची एक प्रकारे वीण बनवतो जेणेकरून एक एक वस्तू आपल्या एकत्र मिळेल बहुतेक गोष्टी अशाच प्रकारे घडतात आणि त्यावर आपल्याला एक ड्रॉइंग शीट तयार करायची आहे एकदा का तुम्ही स्वतंत्र भागांमधून ही एक एकत्रित वस्तू तयार केली की तेथे वेगवेगळी बटणे पर्याय म्हणून असतील ज्यावर आपण क्लिक करू शकतो तर ते वरचे दृश्य काय आहे समोरचे दृश्य काय आहे बाजूचे दृश्य काय आहे आणि कोणते साहित्य वापरले आहे कोणाचे नाव आहे आणि ते केव्हा तयार केले आहे इत्यादी गोष्टीची माहिती व डायमेन्शन्स आपल्याला मॅन्युअल स्तरावर देखील देतात ती शीट कुठली असावी हे आपणच ठरवत असतो ते काळजीपूर्वक काढा कार्याची विभागणी करा जसे की आधीच्या तासात आपण a b c d 1 2 3 4 अशी विभागणी केली होती आणि ही एकक प्रणाली आहे येथे कदाचित शीर्षकासारखे काहीतरी आहे या सर्व गोष्टी आपण व्यक्तिचलितपणे तयार करत आहोत परंतु येथे सॉफ्टवेअर स्तरावर तुम्ही थेट परिमाण वापरता भाग तयार करता तुम्ही ते एकत्र करता नंतर तुम्हाला भाग वेगळे करायचे आहेत तर तुम्ही ती स्वतंत्र रेखाचित्रे लगेच तयार करू शकता एकतर एकत्र जुळवून आणण्यासाठी किंवा रेखाचित्रांचे भाग बनवण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता येथे आपल्याकडे त्या रेखाचित्राच्या भागाची माहिती आहे जर ते जुळवून आणायचे असतील आणि तुमच्याकडे त्याचे स्वतंत्र भाग असतील तर आयसोमेट्रिक दृश्य देखील तुम्हाला लगेच मिळेल त्यामुळे हे सर्व हस्तलिखित कष्टाचे काम या सॉफ्टवेअरद्वारे अगदी सहजतेने केले जाईल सॉलिडवर्क्समध्ये इतर कीवर्ड देखील समाविष्ट आहेत उदाहरणार्थ एकदा तुम्ही हे सॉलिडवर्क ड्रॉईंग तयार केले की बॉस एक्सट्रूड कट होल यासारखे गोष्टी असतील तर आपण जे काही ऑपरेशन करत आहोत ते कट आहे हे फिलेट प्रकारच्या पृष्ठभागांसारखे काहीतरी असू शकते हा देखील कट आहे येथे एक्सट्रूझन घडू शकते कारण प्रथम आपण यासारखी एक वस्तू तयार केली आहे आणि नंतर ती 3 डायमेन्शन मध्ये प्रक्षेपित केली आहे आणि त्यात ती सामग्री भरली आहे आणि त्यानंतर हा ऑब्जेक्ट आपल्याला मिळालेला आहे तर हे सर्व ऑपरेशन्स या feature managers कडे असतील त्यामुळे आपण जे काही ऑपरेशन करत आहोत ते अगदी स्पष्ट होईल जरी आपण एका स्तरावर चूक करत असलो तरीही आपण ते हटवू शकतो आणि उर्वरित गोष्टींसह पुढे चालू ठेवू शकतो तर हे वैशिष्ट्य म्हणजे सॉलिडवर्क्समधील एक शक्तिशाली संकल्पना आहे आपण ज्याला बेस फीचर म्हणतो ती प्राथमिक आवृत्ती किंवा रेखांकनाची प्रारंभिक आवृत्ती आहे उदाहरणार्थ मला ही वस्तू तयार करायची आहे कदाचित ती त्या भागामध्ये असू शकत नाही सर्व प्रथम गोष्टी कापून टाका छिद्र करा आणि इतर गोष्टी करा प्रथम मी आयताकृती ब्लॉक सारखे काहीतरी बनवीन त्यावर मी तो भाग काढून टाकण्यासाठी असलेले ऑपरेशन करेन तर हा संपूर्ण भाग आपण काढून टाकणार आहोत तर पहिले जे आपण काळजीपूर्वक तयार करणार आहोत त्याला आपण बेस फीचर म्हणतो बॉस हे एक असे feature आहे जेथे आपण वस्तू आणि इतर गोष्टींचा विस्तार करणार आहात तर आपण हा एक आधार तयार केला आहे ज्यावर आपण बॉसची माहिती व अतिरिक्त गोष्टी जोडणार आहोत आणि सॉलिडवर्क्स स्तरावर इतर कीवर्ड देखील समाविष्ट आहेत जसे की आपल्याकडे ही जी वस्तू आहे ती कशीतरी आपण आयताकृती वस्तूपासून तयार केली आहे आणि हे एक वर्तुळ आपण कसेतरी तयार केले आहे आणि तो पृष्ठभाग काढून टाकला आहे त्या प्रकाराला आपण कट म्हणतो इतर ऑब्जेक्टस साठी देखील आपण कट ठेवला आहे परंतु हे आपल्याकडे असलेल्या कटसोबत बहुतांश समान आहे तर एखादी व्यक्ती होल सारखा पर्याय वापरू शकतो आपल्याला फक्त ड्रिल करून एक छिद्र बनवायचे आहे जेणेकरून तो होल हा पर्याय लगेच उपलब्ध होईल कट सारख्या विशिष्ट feature साठी अतिरिक्त घटकांची आवश्यकता असते जसे की कटची खोली काय आहे आर्क आणि इतर पर्याय काय असावेत आपल्याला कदाचित या गोष्टींवर क्लिक केल्यास हे पर्याय मिळतील फिलेट पृष्ठभाग नावाची आणखी एक वस्तू आहे आणि आपल्याकडे आधीपासूनच एक ऑब्जेक्ट आहे ज्याचा कोपरा आपल्याला गुळगुळीत व गोलाकार बनवायचा आहे याकरिता या पर्यायांवर क्लिक करून आपण फिलेट पृष्ठभागासारखे काहीतरी तयार करतो जेव्हा आपण शिकू तेव्हा आपण ते पाहू आणि पुढील तासात आपण सराव करण्यासाठी म्हणून सॉलिडवर्क्सपासून सुरुवात करू तर टप्प्याटप्प्याने आपण आयत लंबवर्तुळ वर्तुळ वक्र तयार करू आणि ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करू तसेच इतर गोष्टी देखील आपण पाहू ठीक आहे धन्यवाद